हे बूस्ट कन्व्हर्टर आहे मला आशा आहे की तुम्ही हे टोपोलॉजी ओळखले असेल की इंडक्टर इनपुट बाजूला आहे आणि जेव्हा हे संदर्भ वेळ 0031 इलेक्ट्रो करंट या दिशेने वाहणारे इलेक्ट्रो करंट वापरून तयार केले जाते तेव्हा हे इंडक्टर चार्ज तुम्हाला दिसेल चालू असताना इंडक्टर करंट पंपिंग करंट द्वारे तुम्हाला दिसेल की आउटपुट फ्लो आउटपुट कॅपेसिटरमध्ये त्यामुळे या पॉवर सेमीकंडक्टर स्विच साठी बेस ड्राइव्ह किंवा गेट ड्राइव्ह जो ते चालू आणि बंद करण्यासाठी येथे दिलेला आहे तो येथे g मध्ये दर्शविला आहे जसे की BOOST कनवर्टर मधील कोड म्हणून जेव्हा सिग्नल जास्त असतो तेव्हा ट्रान्झिस्टर चालू असतो जेव्हा तो कमी असतो तेव्हा ट्रान्झिस्टर बंद असतो तर तेच आपण कॉन्व्हेंनशन वापरतो ज्या काळात ट्रान्झिस्टर चालू असतो तो कालावधी dTs वर असतो आणि ज्या काळात ट्रान्झिस्टर बंद असतो त्याला कालावधी Ts म्हणतात आता पोल व्होल्टेज घ्या जिथे दोन क्रिटिकल गोष्टी आहेत पोल व्होल्टेज आपल्याला पहावे लागेल आणि इंडक्टरद्वारे करंट हा करंट तुमच्या डिव्हाइसेस आणि कंपोनेंट्स ना रेट करण्यासाठी माहिती देईल पोल व्होल्टेज च्या आधीप्रमाणे येथे शोधणे सोपे आहे तर जेव्हा डिव्हाइस पोलवर असेल तेव्हा येथे 0 असेल जेव्हा गेट ड्राइव्ह दिले जाईल तेव्हा पोल व्होल्टेज 0 असेल आणि जेव्हा हे बंद असेल तेव्हा डायोड इंडक्टर चालवत असतो ज्याला मी चार्ज आउटपुटवर पाठवला आहे तर जेव्हा डायोड आऊटपुट चालवत असेल तेव्हा ते बोर्डशी जोडलेले असते त्यामुळे ते Vo असेल तर ते 0 असेल Vo ला जाते मग 0 वर जाते आणि Vo वर जाते आणि पुढे तर ते वेव्हफॉर्म येथे ठेवूया हे वेव्ह फॉर्म आहे जे तुम्ही पोल व्होल्टेज वर P वर आदर्श केसमध्ये पाहण्याची अपेक्षा कराल आणि आम्हाला माहित आहे की हे Vo व्हॅल्यू आहे कारण जेव्हा ट्रान्झिस्टर बंद असतो तेव्हा डायोड कंडक्ट करत असतो आणि Vo पॉइंट आणि पोल रेफर टाइम 0242 पॉइंट समान असतात म्हणजे BOOST कन्व्हर्टरच्या बाबतीत Vo प्रत्यक्षात पोल व्होल्टेजचे पोल व्होल्टेज मॅक्सिमम व्हॅल्यु या पोल व्होल्टेज कडे पाहून तुम्ही ट्रान्झिस्टर आणि डायोड रेट करू शकता dTs ट्रान्झिस्टर चालवत असताना डायोड बंद असतो तर डायोड विथस्टेंड करण्याची क्षमता काय असावी हा पॉइंट 0 शी जोडलेला आहे हा 0 आहे आणि हा Vo आहे तर संपूर्ण Vo व्हॅल्यू डायोडवर रिव्हर्स व्होल्टेज म्हणून येत आहे आणि डायोडसाठी व्होल्टेज संदर्भ वेळ 0326 व्होल्टेज Vo असायला हवे हे एक रेटिंग आहे जे तुमच्याकडे डायोडचे असू शकते आणि त्याचप्रमाणे BJT साठी जेव्हा BJT डायोड बंद असतो तेव्हा Vo व्हॅल्यू येथे येते आणि BJT ने टिकून राहायला हवे आणि Vo ला त्याच्या ऑफ कंडिशन दरम्यान वेव्हफॉर्म प्रमाणे तर उपकरणांसाठी व्होल्टेज रेटिंग पोल व्होल्टेज वरून मिळू शकते आता इंडक्टर करंटसाठी त्यामुळे येथे इंडक्टर करंट देखील ट्रँग्युलर रीपल प्रकारात जातो जसे आपण बक कन्व्हर्टरमध्ये चर्चा केली होती परंतु केवळ एम्पलीट्यूड चे महत्त्व वेगळे असेल तर आपण असे म्हणूया की आपल्याकडे इंडक्टर करंट वेव्ह फॉर्म आहे जसे की ती एका स्लोप ने वाढत आहे आणि एका स्लोप ने घसरत आहे आता वाढता स्लोप हा ट्रान्झिस्टर ज्यावर Vp आहे त्या वेळेत आहे संदर्भ वेळ 0440 ते 0 तर वाढवणारा स्लोप हा इंडक्टरमधील व्होल्टेज L द्वारे Vin आहे त्यामुळे हे Vin L स्लोप असेल आणि हा फॉलींग स्लोप म्हणजे जेव्हा हे बंद असते आणि डायोड चालवत असतो आणि हा बिंदू Vo वर असतो Vp हा Vo आहे त्यामुळे फॉलींग स्लोप Vin - Vo आहे हा Vin - Vo L आहे जो फॉलींग स्लोप असेल आपण का पडतो म्हणतो कारण आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आहे म्हणून Vin Vo निगेटिव्ह आहे आणि म्हणून तुमच्याकडे निगेटिव्ह स्लोप आहे म्हणून ते सतत चालू राहते इंडक्टर करंटचे एवरेज व्हॅल्यू Io नाही जसे ते बक कन्व्हर्टरच्या बाबतीत होते बक कन्व्हर्टरच्या बाबतीत इंडक्टर आउटपुट बाजूला होता आणि त्यामुळे एवरेज व्हॅल्यू थेट Io दर्शवते येथे एवरेज व्हॅल्यू सोर्स करंट किंवा इनपुट करंट Iin दर्शवित आहे येथे देखील आपण ∆ IL ची व्याख्या करू शकतो करंट चा पीक ते पीक रीपल एम्पलीट्यूड पुढे इंडक्टर करंटचे कंपोनेंट्स पाहू जेव्हा ट्रान्झिस्टर BJT इंडक्टरवर असतो तेव्हा अशाप्रकारे करंट चालू असतो तेव्हा तुमच्याकडे इंडक्टर करंट इंडक्टरला चार्ज करत असतो आणि त्यामुळे तो लिनियर वाढतो तर आपण तो करंट रीपल आकार ठेवू म्हणजे हा इंडक्टर करंटचा कंपोनेंट्स आहे जो इंडक्टर आणि स्विच BJT Q मधून वाहतो तर हा Iq आहे आणि जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा तुम्हाला दिसेल की करंट Iq 0 आहे आणि तो चालू असताना आम्ही फक्त इंडक्टर करंटचे अनुसरण करतो आणि डायोडद्वारे स्विच बंद असताना रिकामा भाग असावा दुसरा भाग मला भरू द्या म्हणजे असे होईल तर पिवळे क्षेत्र हे डायोडमधून वाहणाऱ्या करंट चा भाग आहेत त्यामुळे कॅपेसिटरमधून वा कॉम्बिनेशन तून वाहत असलेला करंट देखील आहे मी निळा प्रदेश काढून टाकतो जेणेकरून डायोडमधून वाहणाऱ्या करंट त काही स्पष्टता येईल आणि ती पुन्हा Ic आणि Io करंटमध्ये विभाजित होईल आता या पिवळ्या तरंगाचा आकार आहे जो येथून वाहतो आहे आणि त्याचे दोन कंपोनेंट्स आहेत एक म्हणजे एवरेज कंपोनेंट्स आणि AC कंपोनेंट्स एवरेज कंपोनेंट्स Ro मधून प्रवाहित होईल म्हणजेच Io आणि शून्य एवरेज असलेला AC कंपोनेंट्स कॅपेसिटरमधून प्रवाहित झाला पाहिजे आता या करंट चे एवरेज व्हॅल्यू येथे कुठेतरी ठेवले आहे आणि ते Io असेल असे म्हणू येथे ठेवलेला एवरेज पावर कंपोनेंट्स Io असेल तर तुम्हाला कॅपेसिटर चार्ज करण्याचा हा त्रिकोणी भाग कॅपेसिटर दिसेल आणि हा तळाचा पांढरा भाग मी येथे दर्शवित आहे की कॅपेसिटर लोडमध्ये डिस्चार्ज होत आहे आणि हे क्षेत्र या क्षेत्रासारखेच असावे हे ट्रँगल वरचे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्र चार्ज बॅलेन्स साठी समान असले पाहिजे आपण लवकरच ते पाहू तर करंट वेव्ह चित्रात आणि रेटिंगबद्दल कसे आकार घेतात जर तुम्ही BJT साठी सध्याचे रेटिंग घेतले तर तुम्हाला दिसेल की इंडक्टर करंटची एवरेज Iin असेल आणि Iin आणि Io संबंधित आहेत जर तुम्ही कॅपेसिटर चार्ज संदर्भ वेळ 0854 बॅलेन्स वापरत असाल तर तुम्हाला दिसेल की d Iin Io किंवा Iin Iod आणि म्हणून तुम्हाला BJT चे एवरेज व्हॅल्यू माहित आहे तर BJT ला येथे या कमकुवत प्रवाहासाठी रेट केले पाहिजे जे Iin ∆ IL2 आहे त्याचप्रमाणे डायोड आणि आउटपुट एवरेज करंट Io हे तुम्हाला दिलेले एक स्पेक आहे आणि प्रत्यक्षात ते पिवळ्या रीपल भागाचे एवरेज व्हॅल्यू आहे आता सध्याच्या वेव्ह फॉर्मच्या अगदी जवळून पाहू जेणेकरून आपण C आणि L ची व्हॅल्यू काढू शकू BOOST कन्व्हर्टरच्या बाबतीत आपण इंडक्टर करंट वेव्हफॉर्म असे काहीतरी पाहिले नंतर येथे इंडक्टर करंट वेव्हफॉर्म काढा आणि आपण पाहिले की एक प्रकारचा त्रिकोण वेव्हफॉर्म आहे संदर्भ वेळ 1005 आता तुम्हाला स्वारस्य आहे हे एवरेज व्हॅल्यू ज्याला आपण Iin म्हणतो आणि Io जेथे तुम्ही इथे कुठेतरी असाल आणि ते प्रत्यक्षात येत आहे प्रवाहांच्या या भागाची एवरेज म्हणून आपण पाहिले की आत्ताच ते नाही आता Io आणि Iin एकमेकांशी कसे संबंधित आहेत जर VoIo ही आउटपुट पॉवर असेल आणि VinIin ही इनपुट पॉवर असेल तर आम्ही म्हणतो की एक आदर्श अर्थ आहे कन्व्हर्टरमध्ये कोणताही तोटा नाही कारण ते एकतर स्विचचे कंपोनेंट्स वापरत आहेत किंवा आमच्याकडे इतर कंपोनेंट्स आहेत जे L आणि C दोन्ही नॉन डिसिपॅटीव्ह आहेत तर इनपुट पॉवर आउटपुट पॉवरच्या बरोबरीची असावी म्हणून हे दोन्ही समान असले पाहिजेत आता तुम्हाला बूस्ट कन्व्हर्टरच्या बाबतीत Vo आणि Vin मधील रिलेशनशिप माहित आहेत हे कोणत्याही कनवर्टर VoIo Vin Iin साठी वैध आहे आता BOOST कनवर्टरच्या बाबतीत आपण म्हणतो की Vo Vin Io Vin Iin म्हणून आपण हे काढून टाकू शकतो आणि आपण Iin Io असे म्हणू आम्हाला सध्याचे रिलेशनशिप मिळते आपण हे अशा प्रकारे करू शकतो किंवा समान रिलेशनशिप मिळविण्यासाठी तुम्ही कॅपेसिटरमधील चार्ज संदर्भ वेळ 1201 बॅलेन्स वापरू शकता तर Iin शोधले जाऊ शकते कारण Io हे स्पेक Vo हे व्होल्टेज रिलेशनशिप द्वारे मिळू शकते आणि Vin मूल्य ज्ञात आहे त्यामुळे Iin चे मूल्य जाणून घेऊन तुम्ही म्हणू शकता की Iin ∆ IL 2 हे येथे सर्वोच्च मूल्य असेल Imax मूल्य आणि ते Imax मूल्य असेल तुम्हाला BJT आणि डायोड दोन्ही रेट करावे लागतील डिव्हाइसेससाठी करंट रेटिंग त्यांचे सरासरी मूल्य हे डिव्हाइसचे सरासरी करंट रेटिंग असेल आणि डायोडसाठी डायोड पीक इनव्हर्स रेटिंग Vo पेक्षा जास्त असावे आणि BJT साठी VCEO Vo पेक्षा मोठे असावे जसे आपण पोल व्होल्टेज वेव्हमधून पाहिले फॉर्म VP संदर्भ वेळ 1315 फॉर्म तर अशा प्रकारे तुम्हाला BOOST कनवर्टरच्या बाबतीत इनपुट करंट आणि आउटपुट करंटचा संबंध सापडतो आता जर तुम्ही बूस्ट कन्व्हर्टर इंडक्टर वेव्हफॉर्म कडे पुन्हा पाहिले तर तुमच्याकडे परिभाषित C असेल मी तुम्हाला कसे हलवायचे ते सांगेन तुम्ही कदाचित ते सरावासाठी वापरू शकता आणि मग हा इंडक्टर करंट वेव्ह फॉर्म आहे आणि हा IL आहे संदर्भ वेळ 1400 आणि डायोडमधून वाहणारा भाग हा आहे हा एक भाग आहे जो डायोडमधून वाहायचा आहे तर मी म्हणालो हा डायोड करंट आहे आता हा डायोड करंट कॅपेसिटन्समध्ये आणि लोड Ro मध्ये देखील विभाजित होतो तर येथे जो करंट असेल तो Ic असेल आणि येथे जो करंट असेल तो Io आहे आणि हा Io DC आहे आणि येथे जो करंट आहे त्याची सरासरी 0 असावी आणि आम्हाला माहित आहे की Io जसे निर्दिष्ट केले आहे ते Io मूल्य असेल ते आहे आणि ते काय असेल आणि या रिपल भागामध्ये बहुतेक कॅपेसिटर काय असावेत हा एक प्रचंड रिपल आहे संदर्भ वेळ 1511 भाग तर हे दोन क्षेत्र जुळले पाहिजेत हे कॅपेसिटरसाठी आहे आता Io व्हॅल्यू Ro मध्ये जाते आणि Kirchoffs कायद्यानुसार संदर्भ वेळ 1522 येथे वर्तमान प्रवाह हा उर्वरित भाग डायोड करंट व्हॅल्यू मायनस Io Ic मध्ये जातो तर कॅपेसिटरसाठी मायनस Io असेल ही Io रेषा ही 0 रेषा आहे म्हणजे तुम्हाला हे क्षेत्र दर्शविल्याप्रमाणे हे क्षेत्र रेफर वेळ 1543 चार्ज बॅलन्ससाठी या क्षेत्राशी जुळले पाहिजे आता जर मला यासाठी डेल्टा Q सापडला तर मला माहित आहे की हा I Io आहे आणि ही रुंदी dTs आहे जेव्हा इंडक्टर करंट वाढत आहे तेव्हा तुम्हाला dTs मध्ये Io चार्ज असलेले क्षेत्र माहित आहे आणि हे C∆V च्या बरोबरीचे आहे तर तुमच्याकडे C ची गणना करण्याचा एक मार्ग आहे याची पुनर्रचना करून तुमच्याकडे Iod ∆Vfs आहे आपण Io निर्दिष्ट केलेले दिसेल इनपुटवरून इनपुट आउटपुट रिलेशनशिपवरून d ची गणना केली जाते fs निर्दिष्ट केले आहे ∆V हे डिझाईन स्पेक दिलेले आहे हे डिझाईन स्पेक असले पाहिजे ज्यामुळे तुम्ही कॅपेसिटरवर काही प्रमाणात रिपल येऊ द्याल त्या आधारावर आम्ही C चे मूल्य पुन्हा काढू तर साधारणपणे 10 टक्के Vo चा वापर ∆V साठी केला जातो आणि C चे मूल्य मोजा अशा प्रकारे तुम्ही C चे मूल्य मोजाल त्याचप्रमाणे तुम्ही इंडक्टर L चे मूल्य देखील काढू शकता तर बूस्ट कन्व्हर्टरकडे पुन्हा पाहताना आपल्याला हे इंडक्टर करंट वेव्हफॉर्म दिसते सरासरी मूल्य Iin आहे आणि आपल्याला माहित आहे की Io चे मूल्य माहित असलेल्या BOOST कनवर्टर केससाठी Iin हे Io च्या बरोबरीचे आहे आणि आपल्याला माहित आहे Iin चे मूल्य आणि हे स्लोप काय आहेत इंडक्टरसाठी पोल व्होल्टेजवर चार्ज करण्यासाठी हा स्लोप 0 आहे आणि स्विच चालू आहे आणि म्हणून हा चार्जर VinL दराने चालू आहे तर चार्जिंग म्हणजे जेव्हा हे खाली जाईल तेव्हा हे असेल Vin - Vo L Vo Vin असल्याने हा फॉलींग स्लोप मध्ये निगेटिव्ह स्लोप असेल तर तुम्ही VinL च्या मूल्याचे मूल्यमापन करण्यासाठी उतारांपैकी एकाचा वापर करू शकता येथे वाढवणाऱ्या स्लोप मध्ये एक व्हेरिएबल आहे जे आपण वापरू शकतो म्हणून तुम्ही म्हणाल की VinL काहीही नाही आणि दर लिनियर असल्याने ते सरळ रेषा आहेत ते अंदाजे ∆IL ∆T ने होतील आता या कालावधीसाठी ∆T हा dTs आहे तर तुम्ही dTs द्वारे ∆IL म्हणाल आता हे दोन भाग आपण एकत्र जोडू शकतो आणि आपल्याकडे L आहे जे dVin ∆ILfs आहे Ts 1 fs म्हणून ठेवले आहे हे इंडक्टर्सचे मूल्य असेल आणि तुम्ही d d max चे मॅक्सिमम व्हॅल्यु व्हॅल्यु वापरून L मॅक्सिमम मोजू शकता d max संबंध कसे शोधायचे म्हणून Vo कॉन्स्टंट ठेवला पाहिजे Vo Vin Vo चे रेग्युलेट करणे अपेक्षित आहे त्यामुळे जर Vin मॅक्सिमम झाला तर तुम्हाला समान Vo मूल्य मिळविण्यासाठी ड्युटी सायकल min करायची आहे किंवा जरVin ने किमान गेला तर Vo चे मूल्य मिळवण्यासाठी तुम्हाला ड्युटी सायकल वाढवायची आहे तर Vin min Vin max आणि Vin min हे इनपुट स्पेक टॉलरन्स वरून ओळखले जातात आणि तुम्हाला हे दोन माहीत असताना Vo माहीत आहे की हे देखील एक वैशिष्ट्य आहे जे तुम्ही d min वापरून शोधू शकता ही दोन समीकरणे वापरून तुम्ही Vomax शोधू शकता म्हणून तुम्ही L चे मॅक्सिमम व्हॅल्यु शोधण्यासाठी येथे d max वापरू शकता संदर्भ वेळ 2118 जेव्हा तुम्ही L च्या मूल्याची गणना करत असाल आता ते तुम्हाला इंडक्टन्ससाठी डिझाइन समीकरण देईल आता लक्षात ठेवा की आम्हाला फक्त L चे मूल्य सापडले आहे परंतु आपण अद्याप L बनवलेले नाही जिथे तुम्हाला मॅग्नेटिक कोड असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला विंडिंग्सची संख्या आणि हवेतील अंतर मोजावे लागेल तुम्ही येथे स्क्रीनवर पाहता तसे मूल्य प्राप्त करण्यासाठी फिजिकल इंडक्टर सह इंडक्टरचे उत्पादन करणे आवश्यक आहे तर मॅग्नेटिक आणि मॅग्नेटिक कोड वापरून इंडक्टन्सचे उत्पादन कसे करावे आणि ते कसे वाइंड करावे याबद्दल मी पुढील आठवड्यांच्या व्याख्यानांमध्ये चर्चा करेन आता बक बूस्ट कन्व्हर्टरचा प्रायमरी कन्व्हर्टरचा तिसरा विचार करा मला समजलेलं टोपोलॉजी तुम्ही इथे ओळखले आहे तुम्हाला दिसेल की इंडक्टर मधल्या मध्ये आहे ना तो इनपुट बाजूला आहे आणि ना आउटपुट बाजूला आहे तुम्हाला दिसेल की जेव्हा ट्रान्स BJT Q इंडक्टरवर असतो तेव्हा इनपुट सप्लायमधून वाहणाऱ्या करंटने चार्ज होतो या फ्रॅक्शन मध्ये आणि BJT बंद असताना इंडक्टर करंट थांबवता येत नाही आणि म्हणून तो या फ्रॅक्शन मध्ये वाहू लागेल जसे की इंडक्टर करंट इंडक्टरमध्ये त्याच दिशेने असेल आणि परिणामी कॅपेसिटरला पोल सह चार्ज आकारले जाईल जेथे प्लस येथे आहे आणि म्हणून आपल्याला आउटपुटचे निगेटिव्ह व्होल्टेज मिळेल तर हे बक बूस्ट कन्व्हर्टरचे ऑपरेशन आहे ज्याचा आम्ही आधी अभ्यास केला आहे आता आपण वेव्ह चे स्वरूप आणि पोल व्होल्टेजवर असलेला क्रिटिकल बिंदू आणि इंडक्टर करंट देखील पाहू Vg हा गेट ड्राइव्ह आहे जो तुम्ही BJT किंवा कोणत्याही पॉवर सेमी कंडक्टर स्विचला देत आहात जेव्हा Vg जास्त असतो तेव्हा BJT चालू असतो जेव्हा Vg कमी असतो BJT बंद असतो कालावधीची व्याख्या येथे दर्शविल्याप्रमाणे आहे dTs हे ड्युटी सायकल आहे BJT मायनस dTs चा Ton वेळ BJT चा बंद आहे तर या प्रकारच्या गेट ड्राईव्हसाठी जेव्हा तुम्ही पोल व्होल्टेजचा Vp पाहता तेव्हा BJT Vin वर दिसतो तेव्हा पोलवर दिसतो आणि BJT बंद असताना ड्राईव्ह चालवत असताना मायनस Vo पोल वर दिसतो तर आपण त्यासाठी वेव्हफॉर्म काढू आणि त्याची येथे स्थिती करू म्हणजे हे वेव्ह फॉर्म असेल जे तुम्हाला पोर्टमधील Vp वर पाहण्याची अपेक्षा असेल आता जेव्हा BJT चालू असेल तेव्हा आम्हाला Vin अॅम्प्लीट्यूड व्हायला पाहण्याची अपेक्षा आहे आणि जेव्हा हा डायोड बंद असेल तेव्हा Vo चे निगेटिव्ह कंडक्शन येथे येईल कारण या टप्प्यावर Vo पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तुम्ही या टप्प्यावर मायनस Vo दिसण्याची अपेक्षा करू शकता Vo वरील Vo चे मापन तुम्हाला Vo निगेटिव्ह दिसेल आणि दाखवल्याप्रमाणे त्याचे DC चे निगेटिव्ह मूल्य असेल जेव्हा BJT या डायोडवर असतो तेव्हा हा पोल व्होल्टेज डिव्हाइसेसच्या व्होल्टेज रेटिंगसाठी माहिती देतो जेव्हा Vin आहे या बिंदूवर Vin आणि हे Vo आहे त्यामुळे डायोडला या नियमात दिसणारा संपूर्ण व्होल्टेज सहन करावा लागतो त्यामुळे इथून इथपर्यंत या वेव्हफॉर्मची ही संपूर्ण उंची Vin Vo आहे तर तुमच्याकडे Vo आहे आणि तुमच्याकडे Vin आहे हे जर तुम्ही लागू केले तर ते व्होल्टेज लूप चे समीकरण मिळते जे डायोडला विथस्टेंड करावे लागते किंवा पोल व्होल्टेजची उंची या बिंदूपासून या बिंदूपर्यंत डायोड विथस्टेंड म्हणून पहा जे Vin Vo मूल्य आहे Vin Vo हे पीक इनव्हर्स व्होल्टेज आहे जे त्यापेक्षा जास्त असेल आणि जेव्हा डायोड हे उपकरण चालवत असेल तेव्हा हे डिव्हाइस बंद असते तेव्हा हे Vo वर असते आणि हे Vin वर असते त्यामुळे Vin - पुन्हा Vo तेथे हाताळण्यासाठी उपकरणे आहेत तुम्हाला दिसेल की येथे डिव्हाइस रेटिंग बक कन्व्हर्टर किंवा बूस्ट कन्व्हर्टरपेक्षा खूप जास्त असेल त्यामुळे बक कन्व्हर्टरला कमीत कमी व्होल्टेज रेटिंग असते बूस्ट कन्व्हर्टरचे रेटिंग जास्त असेल आणि बक बूस्ट कन्व्हर्टरच्या बाबतीत तुमच्याकडे डिव्हाइससाठी रेटिंग म्हणून Vin Vo असेल आणि करंट येत इंडक्टरसाठी करंट वेव्ह चा आकार समान असेल त्याशिवाय नोटेशन बदलेल हे एवरेज व्हॅल्यू Iin Io असेल तुम्हाला दिसेल की चालू असलेल्या करंट चे एवरेज व्हॅल्यू हे Iin आहे हे बंद असताना वाहते वेळ येथे वाहत असेल Io तर Iin ची एवरेज आणि Io ची एवरेज दोन्ही एकत्र आणि L मधून वाहत आहेत येथे एवरेज व्हॅल्यू Iin Io असेल आणि तेच आपल्याला येथे मिळेल आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे पॉझिटिव्ह स्लोप निगेटिव्ह स्लोप आहे जेव्हा BJT VinL वर असतो तेव्हा पॉझिटिव्ह स्लोप असतो आणि BJT बंद असतो तेव्हा V ओलांडून L वर दिसतो आणि खाली निगेटिव्ह स्लोप असतो VoL आता इंडक्टरचे कंपोनेंट्स पाहू प्रथम BJT मधून वाहणारा कंपोनेंट्स पाहू तर इंडक्टर करंटचा हा भाग निळा भाग BJT मधून वाहतो या निळ्या भागाचे एवरेज व्हॅल्यू Iin आहे आणि पीक व्हॅल्यू हे इंडक्टर करंटचे एवरेज व्हॅल्यू आहे Iin Io ∆ IL म्हणून Iin Io ∆IL हे मूल्य असेल आणि डायोडमधून वाहणार्या करंटसाठी तुम्ही पाहू शकाल की ते अशा प्रकारे ठेवूया की पिवळा भाग डायोडमधून वाहणारा करंट आहे आणि डायोड करंटची एवरेज Io व्हॅल्यू आहे बूस्ट कन्व्हर्टरच्या बाबतीत डायोड करंट व्हॅल्यूची एवरेज Io आहे हे मी दाखवले आहे आणि मी हा वेव्ह फॉर्म काढून टाकतो जेणेकरून हे डायोड करंट आहे हे स्पष्ट होईल CRO रेफर वेळ 2851 वर पाहिल्याप्रमाणे वेव्ह आकार डायोडचे रेटिंग तुम्ही या विशिष्ट वेव्ह आकारावरून घेऊ शकता तर इंडक्टर करंट पीक व्हॅल्यू Iin Io ∆IL2 हे पीक करंट मूल्य असेल एवरेज व्हॅल्यू Io मूल्य असेल तर हे डायोडसाठी रेटिंग असेल अगदी त्याच पद्धतीने तुम्ही C चे मूल्य मोजू शकता जसे आपण BOOST कन्व्हर्टरसाठी केले होते तुम्ही या वेव्ह चा आकार घेताना दिसता याच्या खाली असलेले क्षेत्र डेल्टा Q असेल त्याखालील क्षेत्र डेल्टा Q असेल IodTs या काळात तुम्हाला डेल्टा Q देईल आणि BOOST कनेक्टर कन्व्हर्टर व्हॅल्यू प्रमाणे C चे व्हॅल्यू मिळेल आणि ट्रान्झिस्टरच्या रेटिंगसाठी आपण आत्ताच हा ब्लू वे फॉर्म पाहिला आहे तो डायोड करंट रेटिंग सारखा असेल पीक रेटिंग Iin Io ∆IL2 असेल आणि एवरेज Iin Io नाही तर Iin असेल त्यासाठी हे रेटिंग असेल Iin तुम्हाला V ची किंमत जाणून घेता येईल आणि Io आणि Io ही एक विशिष्टता आहे त्यामुळे Iin ची गणना केली जाऊ शकते म्हणून आपण बक आणि बक बूस्ट कन्व्हर्टरसाठी जसे केले त्याच पद्धतीने L चे मूल्य आणि C चे मूल्य शोधण्याचा सराव म्हणून मी ते सोडेन तुम्हाला जमत नसेल तर फोरमवर सोडून द्या मग मी त्यावर पुन्हा एकदा चर्चा करेन म्हणून मी सरावासाठी सिम्युलेशन सर्किट्स देखील ठेवतो जेणेकरून तुम्ही सिम्युलेशनचा सराव करू शकाल आणि वेव्ह फॉर्म पाहू शकाल तिन्ही कन्व्हर्टरसाठी सिम्युलेशन करा आणि पोल व्होल्टेज वेव्हफॉर्म आणि इंडक्टर करंट वेव्हफॉर्म पहा फक्त बक कन्व्हर्टरसाठी नाही जे आपण वर्गात बूस्ट आणि बक बूस्ट कन्व्हर्टरसाठी देखील केले